तर इंटिग्रेटेड सर्किट MOSFETS op amps आणि त्यांच्या ऍप्लिकेशन्सवरील आमच्या विषयावरील हा पहिला वर्ग आहे मला हेन्री फोर्डचे एक अतिशय प्रसिद्ध म्हण आठवते ते म्हणाले की एकत्र येण्याची सुरुवात आहे म्हणून या NPTEL प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही हे इंटिग्रेटेड सर्किट्स MOSFET आणि OP Amps विविध ऍप्लिकेशन्ससाठी कसे वापरले जाऊ शकतात हे समजून घेण्यासाठी एकत्र आलो आहोत मला आशा आहे की माझी व्याख्याने तुमच्यासाठी मनोरंजक असतील त्या व्याख्यानांमध्ये तुम्हाला नवीन गोष्टी सापडतील आणि आम्ही या प्रक्रियेत एकत्र राहून शिकतो आणि हीच आमची प्रगती असेल म्हणून जेव्हा मी तुम्हाला काही असाइनमेंट किंवा गृहपाठ देतो तेव्हा तुम्हाला त्यावर काम करावे लागेल आणि तुम्हाला काही शंका असल्यास मला प्रश्न विचारा मी तुम्हाला काहीतरी शिकवत आहे तुम्ही काहीतरी शिकत असाल आणि ज्ञानाची देवाणघेवाण असाइनमेंट गृहकार्य प्रश्न आणि उत्तरे या स्वरूपात होते तर या विशिष्ट मालिकेच्या शेवटी इंटिग्रेटेड सर्किट्स OP Amps तसेच MOSFETS कसे बनवले जातात आणि त्यांचे ऍप्लिकेशन्सदेखील समजून घेणे हे माझे ध्येय आहे आता या विशिष्ट मालिकेपासून सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी अतिशय मनोरंजक डेमो आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातात चहा आहे ठीक आहे आणि मला ते पिऊ द्या आणि ते खरोखरच स्वादिष्ट आहे मुद्दा असा आहे की मला चहा कसा बनवायचा हे माहित आहे आणि तुम्हाला कदाचित चहा कसा बनवायचा हे देखील माहित असेल ज्यांना माहित नाही त्यांनी चहा बनवायला काय लागते ते पाहू या आपल्याला दूध थोडे पाणी थोडी वेलची हवी आहे FL मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण चहा घेऊ आणि शेवटी आमच्याकडे थोडी साखर आहे हा स्वादिष्ट चहा बनवण्यासाठी हे घटक वापरले जातात त्यामुळे हे OP Amps इंटिग्रेटेड सर्किट्स आणि MOSFETS का आणि कसे आले आणि त्यांच्या ऍप्लिकेशनचा चहाशी काहीतरी संबंध आहे हे तुम्ही गोंधळून जाल तर आज मी जो मुद्दा बनवत आहे तो एक शिक्षक तुम्हाला साहित्य दाखवेल तो तुम्हाला सांगेल उदाहरणार्थ जेव्हा आपण चहाबद्दल बोलत असतो तेव्हा याला काय म्हणतात याला दूध म्हणतात याला काय म्हणतात याला वेलची म्हणतात हा चहा आहे ठीक आहे ही साखर आहे पण याचं काय करायचं तर एकवेळचे शिक्षक तुम्हाला दाखवतील की या गोष्टी एकत्र कशा करायच्या आणि एक स्वादिष्ट चहा कसा बनवायचा पण नंतर तुम्हाला ते स्वतः करावे लागेल प्रत्येक वेळी जर तुम्ही मला चहाचा कप द्यायला सांगाल तर त्याला स्पून फीडिंग म्हणतात नाही का प्रत्येक वेळी आपण स्वत त्याबद्दल काहीतरी करण्याचा प्रयत्न न करता सर्वकाही तयार व्हावे अशी तुमची इच्छा असते हा शिकण्याचा योग्य दृष्टीकोन नाही म्हणून शिक्षक आपल्याला जे काही सांगतात तो किंवा ती कोणीही असो ते घटक ऐका आणि त्याचे सार समजून घ्या तो तुम्हाला हे घटक किंवा विषय सांगेल किंवा काही सर्किट्स किंवा घटक या विशिष्ट ऍप्लिकेशन्ससाठी वापरले जातात मग तुम्ही स्वतः शिका वेळ घालवा केवळ ही व्याख्याने कशासाठी आहेत हे समजून घेण्यासाठीच नाही तर तुम्ही या ज्ञानाचा वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्ससाठी किती चांगला उपयोग करू शकता हे देखील समजून घ्या स्पून फीडिंग वर विसंबून राहू नका तुम्ही स्वतंत्र असले पाहिजे आणि जेव्हा तुम्ही ज्ञान मिळवाल तेव्हाच तुम्ही स्वतंत्र होऊ शकता तर आता या NPTEL प्लॅटफॉर्मवर आम्ही आमचे पहिले व्याख्यान सुरू करत आहोत आणि व्याख्यान इंटिग्रेटेड सर्किट तंत्रज्ञानावर आहे तर आपण स्क्रीनवर पाहू शकता आम्ही IC तंत्रज्ञानाच्या परिचयाने सुरुवात करत आहोत मला खात्री आहे की तुमच्या अंडरग्रेड किंवा पदव्युत्तर शिक्षणादरम्यान तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन किंवा उपयोजित भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला असेल आणि वेगळ्या घटकांचा अभ्यास केला असेल तर वेगळे घटक काय आहेत वेगळे घटक आहेत असे म्हणा एक रेझिस्टर हा माझ्या हातात एक रेझिस्टर आहे रेझिस्टर म्हणजे काय हे प्रत्येकाला माहीत आहे आता आणखी एक घटक पाहू हा कॅपेसिटर आहे बरोबर कॅपेसिटर ठीक आहे आता आपल्याकडे दुसरा घटक आहे आमच्याकडे डायोड आहे डायोडमध्ये एनोड आणि कॅथोड आहेत बरोबर आता शेवटी आपल्याकडे येथे एक इंटिग्रेटेड सर्किट किंवा IC आहे हे एक इंटिग्रेटेड सर्किट आहे इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय जेव्हा तुम्ही उपरोक्त उल्लेखित घटक इंटिग्रेट करता म्हणजे पॅसिव्ह आणि एक्टिव डिवाइस जसे की ट्रान्झिस्टर जी एक्टिव डिवाइस आहेत आणि प्रतिरोधक कॅपेसिटर इंडक्टर इ जी पॅसिव्ह डिवाइस आहेत कृपया लक्षात घ्या की ज्या उपकरणाला बाह्य उर्जेची आवश्यकता नसते ते पॅसिव्ह डिवाइस असतात आणि ज्या उपकरणांना चालविण्यासाठी बाह्य उर्जेची आवश्यकता असते ते एक्टिव डिवाइस असतात ही पॅसिव्ह आणि एक्टिव उपकरणे एका लहान सिलिकॉन चिपवर एकत्रितपणे एकत्रित केली जातात आणि पॅकेज केली जातात हे इंटिग्रेटेड सर्किट किंवा IC बनवतात तर पाहूया इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय या विशिष्ट इंटिग्रेटेड सर्किट चा उपयोग काय आहे आणि कोणत्या प्रकारचे इंटिग्रेटेड सर्किट तंत्रज्ञान उपलब्ध आहे इंटिग्रेटेड सर्किट जसे आपण येथे पाहू शकता एक IC आहे तेच मी येथे दाखवले आहे ना हे काय आहे इंटिग्रेटेड सर्किट हे एक लघुकेंद्रित कमी किमतीचे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे ज्यामध्ये एक्टिव आणि पॅसिव्ह घटक एकत्र तयार केले जातात तर सब्सट्रेट म्हणजे नेमके काय आपण मालिकेत शिकू कोणत्या प्रकारचे सब्सट्रेट्स उपलब्ध आहेत कोणत्या प्रकारचे सब्सट्रेट वापरले जातात IC तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणार्या सब्सट्रेट्स पैकी एक सिलिकॉन आहे म्हणूनच इथे परिभाषेत मी सब्सट्रेट सिलिकॉन लिहिले आहे आपण चर्चा केल्याप्रमाणे एक्टिव घटक डायोड आणि ट्रान्झिस्टर आहेत तर पॅसिव्ह घटक प्रतिरोधक आणि कॅपेसिटर आहेत आता तुम्ही येथे जे पाहता ते अतिशय मनोरंजक आहे तुम्हाला हा एरो दिसतो हे या विशिष्ट चिपवर जाते आणि ही चीप जी अत्यंत लहान आहे ती सिलिकॉनची एक छोटी चिप आहे आणि या चिप मध्ये हजारो आणि हजारो ट्रान्झिस्टर एकमेकांशी जोडलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट तयार करतात तर ही विशिष्ट सिलिकॉन चिप ते कसे बनवले जाते आणि एकदा ते तयार झाले की ते या बाह्य टर्मिनल्सशी कसे जोडले जाते हे बाह्य टर्मिनल आहेत ते कसे जोडलेले आहे तर येथे कनेक्टिंग वायर आहेत या कनेक्टिंग वायर्स बरोबर ते या सिलिकॉन चिपला जोडलेले आहेत आणि कनेक्शन घेण्यासाठी अनेक तंत्रे आहेत एका तंत्राला वायर बाँडिंग म्हणतात दुसऱ्या तंत्राला सोल्डरिंग म्हणतात दुसऱ्या तंत्राला मेटालायझेशन म्हणतात आणि असेच पुढे म्हणून जेव्हा तुम्ही इंटिग्रेटेड सर्किट बनवता म्हणजे जेव्हा तुम्ही खूप ट्रान्झिस्टर बनवता किंवा बरीच उपकरणे बनवता किंवा यासारख्याच छोट्या सिलिकॉन चिपवर एकत्रित केलेले बरेच एक्टिव आणि पॅसिव्ह घटक तयार करता आणि नंतर या इंटिग्रेटेड सर्किट तंत्रज्ञान चा वापर करून बाह्य जगाशी कनेक्ट करता काही कनेक्टिंग पिन आहेत आणि काही कनेक्टिंग वायर आहेत आणि शेवटी तुम्ही संपूर्ण सर्किट पॅक करण्यासाठी या केसिंगचा वापर करा आणि ही संपूर्ण गोष्ट आम्हाला मिळेल हे विशिष्ट डिव्हाइस जे काही नाही परंतु तुमचे इंटिग्रेटेड सर्किट आहे तर पुढील स्लाइड्सवर पाहूया तर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो की आपल्याला या इंटिग्रेटेड सर्किट ची आवश्यकता का आहे इंटिग्रेटेड सर्किट चा उपयोग काय आपल्याकडे वेगवेगळे घटक आहेत आपण वेगवेगळे सर्किट बनवू शकतो आपण PCBs बनवू शकतो बरोबर मग इंटिग्रेटेड सर्किट का जायचं आणि ते खरोखर उपयुक्त का आहे तर इंटिग्रेटेड सर्किट्स चे अनेक फायदे आहेत ते पाहू या प्रथम त्याचे मिनीचरआईजेशन आहे याचा अर्थ ते अत्यंत लहान केले जाऊ शकते आणि जेव्हा आपण काहीतरी खरोखर लहान करता याचा अर्थ तुम्ही उपकरणाची डेन्सिटी वाढवू शकता याचा अर्थ काययाचा अर्थ असा की जर मी तुम्हाला एक सिलिकॉन वेफर दाखवले तर मी 12 उपकरणे किंवा 56 उपकरणे किंवा 108 उपकरणांची एक दशलक्ष उपकरणे बनवू शकतो तर कोणता एक चांगला पैलू देईल तुमच्यासाठी काय चांगले आहे एकाच चिपमध्ये बरेच घटक असणे किंवा प्रशस्त घटक असलेले बरेच घटक असणे IC तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रान्झिस्टर डायोड रेझिस्टर कॅपेसिटर एकाच चिपवर अनेक उपकरणे शक्य आहेत आणि म्हणूनच ते अत्यंत उपयुक्त आहे कारण ते मिनीचरआईजेशन करू शकते आणि या मिनीचरआईजेशन मुळे तुमच्या उपकरणाची डेन्सिटी वाढेल आणि हा IC तंत्रज्ञान वापरण्याचा मुख्य फायदा आहे आता IC तंत्रज्ञान वापरण्याचा दुसरा फायदा काय दुसरा फायदा म्हणजे बॅच प्रोसेसिंग मुळे खर्च कमी होतो मी एक रेझिस्टर बनवीन आणि तुम्हाला तपशीलवार दाखवेन तुम्ही रेझिस्टर हीटर आणि MOSFET कसे बनवू शकता आणि ही विशिष्ट उपकरणे तयार करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते आम्ही त्यांच्याबद्दल तपशीलवार चर्चा करू परंतु व्याख्यानांच्या त्या विशिष्ट संचाकडे जाण्यापूर्वी आपण 1 रेझिस्टर किंवा 10 रेझिस्टर तयार केल्यावर काय होईल हे समजून घेऊया त्यामुळे एकावेळी रेझिस्टर फॅब्रिकेशन रजिस्टर्सची संख्या वाढवल्यास खर्च कमी होईल हे उघड आहे याचा अर्थ बॅच प्रोसेसिंग मध्ये एका बॅचमध्ये उपकरणांची वाढीव संख्या तयार केली जाते आणि यामुळे सूक्ष्मीकरण शक्य आहे आणि तुमच्याकडे एका सिलिकॉन सब्सट्रेटवर लाखो ट्रान्झिस्टर असू शकतात तर तुम्ही बॅच प्रोसेसिंग करू शकता म्हणजे खर्च कमी होईल हा दुसरा मुद्दा आहे ज्यावर आम्ही चर्चा केली आहे जी बॅच प्रोसेसिंग आहे ज्यामुळे खर्च कमी होतो चला तिसरा फायदा पाहू तिसरा फायदा म्हणजे सोल्डर केलेले जॉइंट्स काढून टाकल्यामुळे सिस्टमची विश्वासार्हता सुधारली आहे पहिल्या स्लाइडमध्ये पाहिल्याप्रमाणे आम्ही जे दाखवले आहे तेथे सोल्डर जॉइंट्स नाहीत तर जेव्हा सोल्डर जॉइंट्स नसतात याचा अर्थ तुमची विश्वासार्हता अधिक चांगली होईल पण हे कसे शक्य आहे की सोल्डर जोडल्याशिवाय किंवा सोल्डर जॉइंट्स नसल्यामुळे विश्वासार्हता सुधारेल आम्ही सर्वांनी आमच्या अंडरग्रेड अभ्यासात मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प केला आहे जिथे आम्ही सोल्डरिंग केले आहे प्रत्येकाला सोल्डरिंग माहित आहे आणि जर तुम्ही सोल्डरिंग मध्ये चांगले नसाल किंवा जरी तुम्ही चांगले असाल तर तुम्ही पाहता की सोल्डर विश्वासार्ह नाही एकदा तुम्ही ते केले की ते बंद पडू शकते आणि म्हणून ते विश्वसनीय नाही पुन्हा असे नाही की सोल्डरिंग वापरली जात नाही हे वापरले जाते परंतु या विशिष्ट ऍप्लिकेशन्स साठी आम्हाला सोल्डरिंग ची अजिबात आवश्यकता नाही आणि जर तुम्ही चित्रातून सोल्डरिंग काढले तर तुमची विश्वासार्हता येते कारण आम्ही सोल्डरिंग करत असलेल्या या वायरवर तुम्हाला अवलंबून राहण्याची गरज नाही तर आपण पाहू आपण हे इंटिग्रेटेड सर्किट च्या संदर्भात नंतर कधीतरी कसे घेऊ शकतो परंतु आत्ता तुम्हाला हे समजले आहे की इंटिग्रेटेड सर्किट्स का महत्त्वाच्या आहेत कारण त्यात सोल्डर जॉइंट्स च्या उच्चाटनामुळे सिस्टमची विश्वासार्हता सुधारली आहे आमचा चौथा मुद्दा काय आहे चौथा मुद्दा उत्तम कार्यक्षम कामगिरी आहे अर्थात हे चांगले आहे कारण तुमच्याकडे एका उपकरणावर लाखो ट्रान्झिस्टर आहेत आणि तुमच्याकडे बरीच सर्किट असू शकतात तुम्ही त्यासोबत खेळू शकता तुमच्याकडे OP Amps असू शकतात OP Amps मध्ये MOSFETS चे बनलेले एक प्रचंड सर्किट आहे आणि आपण ते पाहू म्हणूनच आपल्याला MOSFETS समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा आपण MOSFETS समजतो तेव्हा आपल्याला OP amps समजतात जेव्हा आपण OP Amps समजतो तेव्हा आपल्याला इंटिग्रेटेड सर्किट समजते म्हणूनच प्रत्येक गोष्ट एकमेकांशी संबंधित आहे पण मुद्दा असा आहे की या इंटिग्रेटेड सर्किट्स ची कार्यक्षमता किंवा कार्यक्षम कार्यक्षमता चांगली असेल पुढे ऑनबोर्ड डिव्हाइसेसच्या वाढत्या संख्येमुळे इंटिग्रेटेड सर्किट्स ने ऑपरेटिंग वेग वाढविला आहे ऑपरेटिंग स्पीड म्हणजे काय तुमचे डिव्हाइस किती वेगवान असावे तुम्ही बाजारात जाऊन सुरू होण्यासाठी 2 मिनिटे लागणारा फोन विकत घ्याल किंवा सुरू होण्यासाठी पाच सेकंदांचा फोन घ्याल किंवा सुरू होण्यासाठी आणखी कमी वेळ घेणारा फोन खरेदी कराल तर डिव्हाइस कसे कार्य करते ते कसे सुरू किंवा रीस्टार्ट किंवा रीसेट करू शकते हे सर्व त्यातील सर्किटवर अवलंबून असते आणि ट्रांझिस्टर किती वेगाने काम करतो हे आपण ट्रान्झिस्टर कसे बनवतो यावर अवलंबून आहे व्याख्यानांची एक पूर्णपणे वेगळी मालिका आहे जी समजून घेण्यासाठी आवश्यक आहे आपण स्विचिंग स्पीड कशी बदलू शकतो आणि आपण ड्रेन ला सोर्स मध्ये कसे बदलू शकतो आपण गेट कसे बदलू शकतो आणि पारंपारिक MOSFET वरून FINFETS मध्ये कसे जाऊ शकतो इत्यादी त्यामुळे आता त्याची चिंता करू नये आपण आता समजून घेणे आवश्यक आहे की जर आपण इंटिग्रेटेड सर्किट्स वापरत असाल तर आपल्या कार्याचा स्पीड जास्त असू शकतो आता अंतिम मुद्दा तरीही ते अंतिम असू शकत नाही मी तुम्हाला चहाचे उदाहरण देऊन सुरुवात केली की मी तुम्हाला सांगितलेले पदार्थ होते परंतु तुम्हाला इतर कोणाकडूनही अतिरिक्त घटक मिळू शकतात आणि चहा आणखी खास बनवू शकता त्याच प्रकारे स्क्रीनवर सूचीबद्ध केलेल्या 7 व्यतिरिक्त अधिक फायदा होऊ शकतो त्यामुळे वाचन हे अधिकाधिक ज्ञान मिळवण्याच्या मार्गावर आहे आणि आपण शिकणे कधीही थांबवू नये आणि जेव्हा आपण शिकणे कधीही थांबवत नाही जेव्हा आपण काहीतरी वाचता तेव्हा आपल्याला अधिक स्पष्टपणे समजते आणि आपल्या मेंदूमध्ये अधिक गोष्टी ठेवतात तुम्हाला नवीन विषय प्राध्यापकांद्वारे किंवा त्यांच्याकडून लेक्चरद्वारे शिकवले जाणारे विषय सोडून इतर विषय समजतात म्हणून या व्याख्यानात मी तुम्हाला काय देणार आहे याशिवाय इतर मुद्दे वाचणे फार महत्वाचे आहे आता पॉइंट 7 हा पॉवरच्या वापरातील लक्षणीय घट आहे जेव्हा तुम्ही इंटिग्रेटेड सर्किट पाहता तेव्हा ते इतर सर्किट्सच्या तुलनेत कमी पॉवरमध्ये ऑपरेट केले जाऊ शकते तर आम्ही चर्चा केली की इंटिग्रेटेड सर्किट्स का आणि इंटिग्रेटेड सर्किट मध्ये काय आहे ते आपण पाहिले आहे जेव्हा मी तुम्हाला हा IC दाखवतो तेव्हा आता तुम्हाला माहित आहे की या पॅकेज केलेल्या उपकरणामध्ये एक सिलिकॉन चिप आहे आणि सिलिकॉन चिप मध्ये ट्रान्झिस्टर आहेत आणि या बाह्य पिनशी जोडलेले कनेक्शन आहेत तर आता तुम्हाला माहित आहे की हे समजणे इतके अवघड नाही त्यात काय आहे पण हा फक्त समजण्याचा एक कच्चा मार्ग आहे तर सिलिकॉन चिप असल्यास काय तर ट्रान्झिस्टर असल्यास काय आपण ते ट्रान्झिस्टर कसे बनवू शकतो तेच शिकायला हवं ना तर तरीही आपण पुढील विषयाकडे जाऊ या आणि ते या आकारावर आधारित आहे चिपच्या आकारावर आधारित IC चे वर्गीकरण केले जाऊ शकते किंवा इंटिग्रेटेड सर्किट्स चे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते जर ते प्रति चिप तीन ते तीस गेट्स दरम्यान असेल तर त्याला स्मॉल स्केल इंटिग्रेशन किंवा SSI म्हणतात जर ते 130 ते 300 असेल तर ते मध्यम प्रमाणात इंटिग्रेशन किंवा MSI आहे जर ते प्रति चिप 300 ते 3000 गेट्स असेल तर त्याला लार्ज स्केल इंटिग्रेशन किंवा LSI म्हणतात आणि शेवटी जर ते 3000 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणतो नंतर अल्ट्रा लार्ज स्केल अधिक आहे पण आपण गोंधळून जाऊ नये आपण प्रथम मूलभूत गोष्टी पाहू मी पुनरावृत्ती करीन लहान प्रमाणात इंटिग्रेशन आहे मग मध्यम प्रमाणात इंटिग्रेशन नंतर लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि नंतर खूप मोठ्या लार्ज स्केल इंटिग्रेशन आहे तर हे काही आयसी किंवा मी वापरलेले स्कीमॅटिक आहेत हे स्कीमॅटिक circuitstoday com वरून आहे ज्या वेबसाइटवरून मला हे स्कीमॅटिक मिळाले आहे तुम्हाला साधारणपणे आढळणारे IC कोणत्या प्रकारचे आहेत हे विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी याचा वापर करण्याची कल्पना आहे डाव्या कोपऱ्यावर पहिला IC हा विशिष्ट IC काहीही नसून एक धातू कॅन IC आहे हे काहीही नाही परंतु एक धातूची कॅप ठीक आहे तर याला मेटल कॅन IC किंवा मेटल कॅन इंटिग्रेटेड सर्किट म्हणतात मग आणखी एक आहे जो हा आहे हे सिरेमिक फ्लॅट पॅक इंटिग्रेटेड सर्किट आहे आपण पाहू शकता की ते एक सपाट पॅक आहे आणि ते सिरेमिक आहे तर आता हे सिरेमिक सिलिकॉन ग्लास लवचिक सब्सट्रेट आहे हे सिलिकॉन किंवा काच किंवा सिरेमिक किंवा प्लास्टिक असू शकते आणि तुम्हाला बर्याच गोष्टी आढळतील ज्या लोक अनेक प्रकारची उपकरणे तयार करण्यासाठी वापरतात तर हे काय आहेत वापरल्या जाणाऱ्या बेस मटेरियलला काय म्हणतात त्याला सब्सट्रेट म्हणतात तर जेव्हा तुम्ही स्क्रीन पाहता तेव्हा त्यावर लिहिलेले असते सिरेमिक फ्लॅट पॅक आयसी म्हणजे हा फ्लॅट पॅक आयसी तयार करण्यासाठी सिरॅमिकचा वापर केला जातो आता पुढचे तुमचे 14 पिन ड्युअल इनलाइन पॅकेज आहे त्याला DIP असेही म्हणतात 14 पिन का कारण एका बाजूला 7 आहेत तर दुसऱ्या बाजूला 7 आहेत आपण नंतर ऑपरेशनल अॅम्प्लिफायर पाहू आणि नंतर आपण आणखी पाहू या पिन शेवटी कोणत्या प्रकारच्या कार्यक्षमतेशी संबंधित आहेत स्क्रीनवरील चौथ्या चिपवर तळाशी उजवीकडे 8 पिन ड्युअल इनलाइन पॅकेज आहे आणि पुन्हा तुम्हाला ते काय आहे ते पहा त्याचे प्लास्टिक आणि म्हणून प्लास्टिक ड्युअल इनलाइन पॅकेज तर याचा अर्थ काय आहे आणि आपण येथे पुन्हा पहा हे आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलेल्यासारखेच आहे एक सिलिकॉन चिप आहे कनेक्टिंग वायर आहेत आणि टर्मिनल पिन आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही या प्रकारचे वेगवेगळे इंडिकेटर सर्किट पाहता तेव्हा गोंधळून जाऊ नका ते सर्व इंटिग्रेटेड सर्किट्स आहेत ते फक्त फॅब्रिकेटेड किंवा पॅकेज केलेले आहेत ते मेटल पॅकेज असू शकतात ते सिरेमिक फ्लॅट असू शकतात ते 14 पिन असू शकतात ते पिनची संख्या जास्त असू शकते ती DIP असू शकते DIP प्लास्टिक असू शकते बरोबर म्हणून त्या संज्ञांमध्ये गोंधळून जाऊ नका हे सर्व इंटिग्रेटेड सर्किट्स आहेत तर पुढील स्लाइडवर जाऊ या या इंटिग्रेटेड सर्किट चे वर्गीकरण कसे केले जाते तर मुळात इंटिग्रेटेड सर्किट्स 2 मध्ये विभागले जाऊ शकतात क्रमांक एक लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स आहे दुसरा भाग डिजिटल इंटिग्रेटेड सर्किट्स लिनियर इंडिकेटर सर्किट्स म्हणजे काय आता जसे आपण येथे पाहतो सर्किटचे इनपुट आणि आउटपुट यांच्यातील संबंध लिनियर असतो त्याला सर्किटमध्ये लिनियर म्हणतात उदाहरणे ऑपरेशनल अॅम्प्लीफायर्स किंवा ऑप एम्प्स आहेत आणि आम्ही नंतर अभ्यास करू संगणक आणि लॉजिक सर्किट्स डिजिटल इंटिग्रेटेड सर्किट्स वापरतात सर्किट एकतर चालू किंवा बंद स्थितीत आहे आणि 2 च्या दरम्यान नाही म्हणजे एकतर ते 1 असू शकते किंवा ते 0 असू शकते एकतर ते चालू आहे किंवा ते बंद आहे म्हणजे तुमच्या डिजिटल सर्किट चा अर्थ एकतर ते 1 वर आहे ते बंद आहे ते 0 आहे तर पुढील स्लाइडवर जाऊया आता आपण इंटिग्रेटेड सर्किट्स बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या काही तंत्रे किंवा तंत्रज्ञान पाहू पहिले म्हणजे मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट्स मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय आपण मोनोलिथिक शब्दाला 2 भागांमध्ये विभागू शकतो ठीक आहे एक म्हणजे "मोनो" म्हणजे एकच आणि "लिथिक" हा लिथोस म्हणजे दगडापासून आला आहे तर आम्हाला हा शब्द कसा मिळाला मोनोलिथिक हा ग्रीक शब्दांपैकी एक आहे मोनो आणि दुसरा लिथोस म्हणजे एकल आणि दगड याचा अर्थ असा की जर तुम्ही शिल्पासाठी एकच दगड कोरला असेल तर ते अखंड आहे ठीक आहे मग तुला काय वाटते मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट का आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही आमचे इंटिग्रेटेड सर्किट बनवण्यासाठी एकच क्रिस्टल वापरत आहोत त्यामुळे आम्हाला हे सिलिकॉन वापरावे लागेल आणि तुमचे इंटिग्रेटेड सर्किट तयार करण्यासाठी आम्हाला लिथोग्राफी करावी लागली म्हणूनच मोनो आणि लिथोस तर मोनोलिथिक आयसी एकच दगड किंवा एकल क्रिस्टलचा संदर्भ देतात आता पुन्हा गोंधळात टाकणारा शब्द क्रिस्टल क्रिस्टल म्हणजे काय क्रिस्टल काही नाही येथे क्रिस्टल म्हणजे सिलिकॉन तर येथे एकच क्रिस्टल सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून सिलिकॉन चिपचा संदर्भ देते आता मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्हा लोकांना सेमीकंडक्टर म्हणजे काय कंडक्टर काय आणि इन्सुलेटर म्हणजे काय हे माहीत आहे आठवत नसेल तर काही चूक नाही कंडक्टर काय आहे सेमीकंडक्टर काय आहे धातू काय आहे ठीक आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो कंडक्टर खूप चांगले वीज चालवेल सेमीकंडक्टर अर्ध म्हणजे अर्धा सेमी कंडक्टरला इलेक्ट्रॉन चालवणे शक्य आहे परंतु आपल्याला थोडी ऊर्जा द्यावी लागेल धातूची उदाहरणे काय आहेत कोणताही धातू किंवा कंडक्टर म्हणू या अॅल्युमिनियम सोने प्लॅटिनम तांबे इ तर जर आपण सेमीकंडक्टरबद्दल बोललो तर उदाहरणे काय आहेत सिलिकॉन जर्मेनियम इ मग तुम्ही आंतरिक आणि बाह्य सेमीकंडक्टर बद्दल बोलता आंतरिक म्हणजे काय बाह्य काय आहेत पुन्हा कल्पना फक्त तुम्हाला मदत करण्यासाठी किंवा तुम्हाला समजून घेण्यात मदत करण्यासाठी नाही तर इंटिग्रेटेड सर्किट्स कसे बनवले जातात किंवा OP Amps कसे वापरले जातात किंवा MOSFETS कसे वापरले जातात परंतु तुम्हाला ताजेतवाने करण्यात मदत करण्यासाठी देखील आहे तुम्हाला जे माहित आहे आणि तुम्ही काय अभ्यासले आहे ते नेहमी ताजेतवाने करत राहणे खूप महत्वाचे आहे हे खूप महत्वाचे आहे कारण ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यात वापरले जाईल तर आम्ही कुठे आहोत आम्ही सेमीकंडक्टर वर आहोत आम्ही सिलिकॉन आणि जर्मेनियम सारखी उदाहरणे दिली आता आमच्याकडे इन्सुलेटर आहेत इन्सुलेटर म्हणजे काय ते आहे ते आचरण करणार नाही उदा लाकूड एक विद्युतरोधक आहे आपण खरोखर विचार केल्यास आपण एक व्यक्ती पाहिले असेल उघड्या तारेमुळे आणि लोक त्या व्यक्तीला लाकडाने मारल्यामुळे शॉक लागल्याचे तुम्हाला माहीत आहे हे नाही का ते लाकडाने का मारत आहेत कारण लाकूड हे इन्सुलेटर आहे म्हणजे लाकूड वीज चालवत नाही इतकं साधं बरोबर त्यांना माहित नाही की ते इन्सुलेटर आहे त्यांना माहित आहे की ते वीज चालवणार नाही आणि आम्हाला माहित आहे की त्याला इन्सुलेटर म्हणतात तर ती सेमीकंडक्टर उपकरणे आहेत नेहमी वास्तविक जीवनातील उदाहरण घ्या धातू तुम्हाला काय दिसते ते विद्युत प्रवाह कसा येतो किंवा काही तारांमधून तुमच्या घरात वीज कशी येते तारा कशापासून बनतात ते तांब्याचे बनलेले आहेत का जर ते तांबे असेल तर ते धातू आहे याचा अर्थ ते अगदी सहजपणे वीज चालवते तर मी इथे मांडत असलेला मुद्दा हा आहे की या मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट मधील सिंगल क्रिस्टल हे सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून सिलिकॉन चिप असल्याशिवाय दुसरे काहीही नाही आणि या सेमीकंडक्टर मटेरियलच्या वर आम्ही एकमेकांशी जोडलेले सर्व पॅसिव्ह आणि एक्टिव डिवाइस वापरत आहोत येथे आपण वाचले आहे की सिंगल क्रिस्टल एका सिलिकॉन चिपला सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून संदर्भित करते ज्यावर पॅसिव्ह आणि एक्टिव डिवाइस एकमेकांशी छान जोडलेले असतात आता फायदा काय मोनोलिथिक IC का ते IC निर्मितीचे सर्वोत्तम मोड का मानले जातात तर त्यांना सर्वोत्तम का मानले जाते ते सर्वोत्कृष्ट मानले जातात असे काय आहे प्रथम ते एकसारखे केले जाऊ शकते दुसरे म्हणजे ते अत्यंत विश्वासार्ह आहे हे खूप कमी वेळेत मोठ्या प्रमाणात तयार केले जाऊ शकते आणि जेव्हा ते खूप कमी वेळेत मोठ्या प्रमाणात तयार केले जातात तेव्हा कमी खर्च येतो तर या पॅरामीटर्समुळे मोनोलिथिक ICs उत्पादनात सर्वोत्तम मानले जातात आपण पुन्हा एकदा पाहूया ते उच्च विश्वासार्हतेसह एकसारखे केले जाऊ शकते हे खूप कमी वेळेत मोठ्या प्रमाणात तयार केले जाते आणि शेवटी त्याची किंमत कमी आहे तर हे पॅरामीटर्स एकत्रितपणे मोनोलिथिक ICs हे उत्पादनाचे सर्वोत्तम मोड बनवतात आता पुढील स्लाइडवर जाऊया ज्या प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत त्यांना काही मर्यादाही असतील म्हणून जर तुमच्यात चांगले गुण असतील तर काही वाईट गुण देखील असतील तुमच्या चांगल्या गुणांवर काम करा चांगले गुण चांगले करण्यासाठी आणि तुमचे वाईट गुण कमी करण्यासाठी कार्य करा मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट्स च्या मर्यादा काय आहेत एक कमी पॉवर रेटिंग याचा अर्थ ते उच्च उर्जा ऍप्लिकेशन्ससाठी वापरले जाऊ शकत नाही त्याचे पॉवर रेटिंग 1 वॅटपेक्षा जास्त असू शकत नाही म्हणजेच ते उच्च उर्जा ऍप्लिकेशन्ससाठी वापरले जाऊ शकत नाही पुढील मर्यादा काय आहे इंडिकेटर सर्किटमधील घटकांमधील अलगाव खराब आहे पुढील घटक आहे जसे की इंडक्टर बनवता येत नाही पुढे एक पॅसिव्ह डिवाइस आहे ज्यामध्ये ICs चे मूल्य लहान असेल आणि म्हणून उच्च मूल्यांसाठी एका लवचिक सर्किटसह बाह्य कनेक्शन आवश्यक आहे तर मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट्सशी संबंधित काही मर्यादा आहेत तर काही मर्यादा असतील तर काय करावे या मर्यादांवर काम करण्यासाठी काही उपाय आहेत म्हणून आपल्याला आणखी एक तंत्रज्ञान पहावे लागेल जे यापैकी काही मर्यादांवर मात करेल आणि हे तंत्रज्ञान थिक किंवा थिन फिल्म इंटिग्रेटेड सर्किट शिवाय काहीही नाही आपण थिक किंवा थिन म्हणू शकता काही फरक पडत नाही तर थिक किंवा थिन फिल्म इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे काय हे इंटिग्रेटेड सर्किट्स मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट्स पेक्षा मोठे आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्याचा पहिला मुद्दा हा आहे की ही इंटिग्रेटेड सर्किट्स मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट्सपेक्षा मोठी आहेत परंतु त्याच वेळी ते डिस्क्रिट सर्किट्स पेक्षा लहान आहेत तर थिक किंवा थिन फिल्म इंटिग्रेटेड सर्किट्स मोनोलिथिक ICs पेक्षा मोठे परंतु डिस्क्रिट सर्किट्स पेक्षा लहान आहेत दुसरा मुद्दा म्हणजे ते उच्च उर्जा ऍप्लिकेशन्समध्ये वापरले जाऊ शकते तर उच्च उर्जा ऍप्लिकेशन् ही मोनोलिथिक IC च्या मर्यादा असू शकतात जिथे ते उच्च उर्जा ऍप्लिकेशन्ससाठी वापरले जाऊ शकत नाहीत तर पहिले २ फायदे आहेत इतर गोष्टी मर्यादा आहेत हे डायोड आणि ट्रान्झिस्टर सह एकत्रित केले जाऊ शकत नाही डायोड आणि ट्रान्झिस्टर आवश्यक असल्यास शेवटी त्याच्या संबंधित पिनवर बाह्यरित्या कनेक्ट केले जाऊ शकतात परंतु प्रतिरोधक आणि कॅपेसिटर एकत्रित केले जाऊ शकतात तर थिन फिल्म म्हणजे काय आणि थिक फिल्म काय ते पाहूया आणि मी तुम्हाला थिक आणि थिन फिल्म इंटिग्रेटेड सर्किट्सचे उदाहरण देईन प्रथम स्क्रीनची डावी बाजू पाहू आणि ती थिन फिल्म इंटिग्रेटेड सर्किट लिहिलेली आहे ते काचेच्या किंवा सिरॅमिक बेसच्या पृष्ठभागावर कंडक्टिंग किंवा सेमीकंडक्टिंग सामग्रीच्या थिन फिल्म जमा करून तयार केले जातात याचा अर्थ असा नाही की आम्ही सिलिकॉनवर फिल्म जमा करू शकत नाही आम्ही फिल्म सिलिकॉनवर किंवा ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वर किंवा काचेवर किंवा सिरेमिक बेसवर जमा करू शकतो आम्ही लवचिक सब्सट्रेट्सवर थिन फिल्म जमा करू शकतो यालाच थिन फिल्म इंटिग्रेटेड सर्किट म्हणतात बयान कसे केले जाते मेटल फिल्म किंवा सेमीकंडक्टर फिल्म किंवा इन्सुलेट फिल्म जमा करण्यासाठी तुम्हाला अनेक तंत्रे दिसतील R ρLA थिन फिल्म का आहे कारण चित्रपटाची जाडी अत्यंत लहान आहे तर येथे आपण एक उदाहरण घेतले आहे उदाहरण काय आहे R ρLA हे काय आहे अगदी सोपे बरोबर प्रतिकार म्हणजे काय ρ म्हणजे काय प्रतिरोधकता L म्हणजे काय लांबी A म्हणजे काय क्षेत्रफळ हे समीकरण आपल्या सर्वांना माहीत आहे आपण थिन फिल्म तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिरोधक बनवू शकतो आणि आपण प्रतिरोधकता कशी बदलू शकतो साहित्य बदलत आहे बरोबर पण जर तुम्हाला सामग्री समान आहे असे गृहीत धरून प्रतिकार बदलायचा असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही एकतर लांबी वाढवू शकता किंवा क्षेत्र कमी करू शकता कारण तुमचे समीकरण R ρLA आहे मग क्षेत्र नियंत्रित करण्याचा अर्थ काय आहे चित्रपटाची जाडी आणि रुंदी नियंत्रित करून आम्ही भिन्न प्रतिरोधकता असलेल्या भिन्न सामग्रीसह भिन्न मूल्यांचे प्रतिरोधक बनवू शकतो त्याचप्रमाणे कॅपेसिटर कॅपेसिटर म्हणजे काय कॅपेसिटरची साधी व्याख्या म्हणजे डायलेक्ट्रिक किंवा हवेने विभक्त केलेल्या 2 प्लेट्स डायलेक्ट्रिक हे फक्त एक इन्सुलेटर आहे त्यामुळे जर मला कॅपेसिटर बनवायचा असेल तर मी 2 मेटल फिल्म्समध्ये इन्सुलेट फिल्म जमा करून किंवा इन्सुलेटिंग लेयर ने विभक्त केलेल्या 2 कंडक्टिव्ह फिल्म जमा करून कॅपेसिटर बनवू शकतो तर अशा प्रकारे आपण कॅपेसिटर बनवू शकतो आम्ही थिन फिल्म इंटिग्रेटेड सर्किट वापरून इंडक्टर देखील बनवू शकतो तर थिन फिल्म इंटिग्रेटेड सर्किट कसे तयार केले जाऊ शकते याच्या या काही पद्धती आहेत आता आपण थिक फिल्म टेक्नॉलॉजी पाहू या आणि मी बनवलेल्या थिन फिल्म टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्यक्ष यंत्र दाखवण्याचा प्रयत्न करेन तर ते कसे दिसते ते तुम्हाला समजते तर आम्ही या पुढील विभागात जाऊ जे आमचे थिक फिल्म इंटिग्रेटेड सर्किट आहे त्यामुळे सामान्यतः हे देखील आपण नवीन आहे हे मुद्रित फिल्म सर्किट्स किंवा स्क्रीन प्रिंटिंग किंवा सिल्क स्क्रीन प्रिंटिंग म्हणून ओळखले जाते ते प्राप्त केले जाते ते योग्य नमुने प्राप्त करण्यासाठी वापरले जाते सब्सट्रेटवर ते सिरेमिक सब्सट्रेट असू शकते ते कागदाचे देखील असू शकते तर मी तुम्हाला एक उदाहरण देईन माझ्या हातात काय आहे ते तुम्ही पाहू शकता बरोबर हे काय आहे हे लग्नाच्या आमंत्रणाचे नमुने आहेत तर आपण हे पाहूया तुला काय दिसते इथे एक वाद्य आहे आणि गणेशाचा नमुना देखील आहे आता तुम्ही हे नमुने कसे बनवू शकता तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कधी स्क्रीन प्रिंटिंगच्या दुकानात गेला आहात का हे लग्नपत्रिका आहे त्याचप्रमाणे आम्ही स्क्रीन प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बर्याच गोष्टी प्रिंट करतो आणि ही जाड फिल्म आहे कारण तुम्ही पाहू शकता आणि स्पर्श केला तरी तुम्हाला पांढरा कागद आणि नमुना यात फरक दिसेल एक प्रकारची पायरी आहे बरोबर पायरी तेथे आहे कारण थिन फिल्मच्या तुलनेत फिल्मची जाडी खूप मोठी आहे परंतु इंटिग्रेटेड सर्किट तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते प्रतिरोधक साहित्य असू शकते ते एक डायलेक्ट्रिक सामग्री असू शकते ते एक प्रवाहकीय साहित्य असू शकते इत्यादी तर जर तुम्ही पाहिले असेल तर या पॅटर्नसह एक स्क्रीन वापरली आहे आणि तेथे शाई आहे जी तुम्ही लावू शकता आणि तुम्ही ते फक्त सिल्क स्क्रीनवर पिळून किंवा स्प्लॅश करा आणि खाली तुमचा सब्सट्रेट आहे तर काय होईल पॅटर्न काहीही असो त्यातून शाई खाली येईल आणि ती सब्सट्रेट वर चिकटेल तुम्ही ते घ्या तुम्ही सब्सट्रेट ला मारा आणि नमुना तुमच्या सब्सट्रेट वर आहे मी सबस्ट्रेट हा शब्द बर्याच वेळा वापरला आहे हे सिलिकॉन किंवा काच किंवा सिरेमिक किंवा प्लास्टिक आहे ही अशी सामग्री आहे ज्यावर तुम्ही उपकरणे बनवता आणि ती तुमची सब्सट्रेट आहे आता आपण हे पाहिले आहे मग या स्क्रीन प्रिंटिंगचा उपयोग काय स्क्रीन प्रिंटिंग वापरून तुम्ही द्रुत सेन्सर बनवू शकता जर तुम्ही गॅस सेन्सर पाहिले असतील तर ते स्क्रीन प्रिंटिंग वापरून बनवले जातात कारण ते फॅब्रिकेट करणे खूप सोपे आहे तुम्हाला दिसेल की मॅन्युअल स्क्रीन प्रिंटिंग सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन प्रिंटिंग आणि अगदी ऑटोमॅटिक स्क्रीन प्रिंटिंग आहे जिथे तुम्ही नमुने मोठ्या प्रमाणात मुद्रित करत राहता जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात वस्तू बनवत राहाल तेव्हा खर्च कमी होईल तर थिक फिल्म तंत्रज्ञान स्क्रीन प्रिंटिंग वापरते आता मोनोलिथिक आयसीच्या तुलनेत थिक फिल्म आणि थिन फ्रेम आयसी च्या फायद्यावर जाऊ प्रथम ते अधिक चांगले सहिष्णुता आहे आपण जाडी नियंत्रित करू शकता आणि म्हणून घटकांमधील चांगले अलगाव लिहू शकता त्यामुळे सर्किट डिझाइनमध्ये लवचिकता वाढवता येते तथापि सक्रिय घटक तयार करण्यासाठी थिक फिल्म आणि थिन फिल्म वापरली जाऊ शकते आणि यामुळे आकार वाढेल ते वापरता येणार नाही असे नाही पण त्यामुळे आकार वाढेल जर तुम्हाला पेपर वाचण्यात स्वारस्य असेल तर तुम्हाला आढळेल की लोक ट्रान्झिस्टर तयार करण्यासाठी थिन फिल्म तंत्रज्ञानाचा वापर करतात जर तुम्हाला लाखो आणि लाखो ट्रान्झिस्टर बनवायचे असतील तर तुमच्याकडे भरपूर मास्क असणे आवश्यक आहे मास्क काय आहेत ते आम्ही पुन्हा पाहू आणि पुढील मालिकेत तुम्हाला समजेल की IC कसा बनवला जातो आजचे व्याख्यान आयसी म्हणजे काय आणि आयसी तंत्रज्ञान काय यावर केंद्रित आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल आणि मी तुम्हाला ते दाखवीन तर पुढील स्लाइडवर जाऊ या पुढील स्लाइड म्हणजे हायब्रिड किंवा मल्टी चिप इंटिग्रेटेड सर्किट्स तर इंटिग्रेटेड सर्किट अनेक वैयक्तिक चिप्स एकमेकांशी जोडून तयार केले जाते तुम्ही बघू शकता हे सर्किट एकमेकांशी जोडलेल्या चिप्सच्या संख्येने तयार केले आहे सर्किट हे अनेक वैयक्तिक चिप्सचे इंटरकनेक्शन आहे आणि मल्टी चिप इंटिग्रेटेड चिप्स किंवा सर्किट्सचा फायदा आहे हे उच्च पॉवर ऑडिओ अॅम्प्लिफायर अॅप्लिकेशन साठी वापरले जाते हे मुद्दे लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचे आहे कारण जर कोणी तुम्हाला विचारले की मोनोलिथिक किंवा ओव्हर थिन फ्रेम आणि थिक फ्रेम IC तंत्रज्ञानावर हायब्रीड किंवा मल्टी चिप इंडिकेटर सर्किट्स चे काय फायदे आहेत तर तुम्ही ते सांगण्यास सक्षम असाल आपण पटकन म्हणू शकता पहिला फायदा म्हणजे वैयक्तिक चिप्सची संख्या एकमेकांशी जोडणे दुसरा फायदा म्हणजे हाय पॉवर ऑडिओ अॅम्प्लिफायर अॅप्लिकेशन तिसरा फायदा म्हणजे तुम्ही ट्रान्झिस्टर किंवा डायोड एक्टिव घटक म्हणून पसरवू शकता आता या इंटिग्रेटेड सर्किटवर डिफ्यूज ट्रान्झिस्टर किंवा डायोड बनवता येतात एका चिप किंवा पातळ फिल्मच्या घटकांवरील डिफ्यूज रेझिस्टर किंवा कॅपॅसिटर हे काही पॅसिव्ह घटकांचे असू शकतात जे तयार केले जाऊ शकतात आणि शेवटी मेटलाइज्ड पॅटर्न किंवा वायरिंगचा वापर वैयक्तिक चिपमधील इंटरकनेक्शनसाठी केला जातो याचा अर्थ जेव्हा तुम्ही हायब्रिड मल्टी चिप इंटिग्रेटेड सर्किट्सबद्दल बोलता तेव्हा अनेक फायदे आहेत BJT FAT MOSFETS इत्यादी कसे बनवले जातात ते आपण पुढच्या वर्गात पाहू तर आज आपण काय शिकलो ते पटकन आठवूया प्रथम आपण जाणून घेऊ की इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय इंटिग्रेटेड सर्किट का महत्त्वाचे आहे इंटिग्रेटेड सर्किट्स 2 मुख्य गटात कसे विभागले जातात एक म्हणजे लीनियर इंडिकेटर सर्किट्स आणि दुसरे म्हणजे डिजिटल इंटिग्रेटेड सर्किट्स लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्सचे उदाहरण म्हणजे ऑपरेशनल अॅम्प्लिफायर आणि डिजिटल इंटिग्रेटेड सर्किट साठी कॉम्प्युटर किंवा लॉजिक सर्किट्स लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स इनपुट आणि आउटपुटमध्ये लिनियर तेचे कार्य करतात तर डिजिटल 1 आणि 0 वर कार्य करतात नंतर मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट पाहिले तर पुन्हा मोनोलिथिक सर्किट म्हणजे काय एकाच दगडातून कोरीव काम करणे किंवा एकाच सिलिकॉन क्रिस्टलवर फॅब्रिकेटिंग उपकरण बनवणे मग आम्ही मोनोलिथिक इंटिग्रेटेड सर्किट तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे पाहिले मग आम्ही थिन फिल्म तंत्रज्ञान आणि थिक फिल्म तंत्रज्ञान पाहिले आणि आम्हाला समजले की वेगवेगळ्या सामग्रीच्या थिन फिल्म्सचा वापर वेगवेगळ्या सब्सट्रेटवर थिन फिल्म जमा करण्यासाठी केला जाऊ शकतो ते काच सिरॅमिक प्लास्टिक सिलिकॉन ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सिलिकॉनवरील इन्सुलेटर इत्यादी असू शकतात SOI नावाचा शब्द आहे इन्सुलेटरवर सिलिकॉन तर आपण त्याबद्दल देखील पाहू मग आम्ही थिक फिल्म टेक्नॉलॉजी पाहिली आम्ही एका पॅटर्नचे उदाहरण पाहिले आणि आता तुम्ही कुठेतरी बाजारात गेलात तर स्क्रीन प्रिंटिंगचे दुकान आहे तिथेच थांबा त्या माणसाशी बोला आणि तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल हे दिसेल तो अभियंता असो वा शास्त्रज्ञ असो किंवा पदवी नसलेला सामान्य माणूस असो त्याला काही फरक पडत नाही परंतु त्याच्याकडे भरपूर अनुभव असू शकतो त्याच्या स्क्रीन प्रिंटिंगच्या दुकानात काम करणाऱ्या माणसाला प्रयोगशाळेत बसून थिक फिल्म टेक्नॉलॉजी करण्याचा अनुभव जास्त असू शकतो म्हणून नेहमी लोकांशी चर्चा करण्याचे लक्षात ठेवा आणि विचारांची देवाणघेवाण केल्याने तुमचे ज्ञान सुधारेल आम्ही हायब्रिड किंवा मल्टी चिप इंटिग्रेटेड सर्किट टेक्नॉलॉजी पाहिले आणि नंतर आम्ही सर्व तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे पाहिले पुढील वर्गात आपण सिलिकॉन बघू मी तुझ्यासाठी वेफर आणतो त्यामुळे सिलिकॉन सब्सट्रेट कसा दिसतो ते तुम्ही पाहू शकता आणि आम्ही या इंटिग्रेटेड सर्किट्स तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या अनेक तंत्रे देखील पाहू मी तांत्रिकदृष्ट्या या विशिष्ट अभ्यासक्रमाच्या शेवटी एक उदाहरण देईन सैद्धांतिकदृष्ट्या गोष्टी कशा चालतात याची तुम्हाला कल्पना येईल आणि जेव्हा तुम्ही अशा प्रयोगशाळेत जाल जी ती उपकरणे बनवण्याची सुविधा आहे तेव्हा तुमचा गोंधळ होणार नाही तुम्ही रिक्त राहणार नाही आणि तुम्हाला माहित आहे की हे कसे कार्य करते त्यामुळे मला आशा आहे की मी तुम्हाला पुढील वर्गात भेटू आणि आम्ही आमचा प्रवास चालू ठेवू आणि आम्ही प्रत्येक वर्गात अधिक शिकू तर या विशिष्ट वर्गाची शेवटची स्लाइड या विशिष्ट व्याख्यानाला उपस्थित राहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि हे स्वामी विवेकानंदांचे एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत उठा जागे व्हा आणि थांबू नका जीवन सोडू नका हे नक्कीच कठीण आहे दुसरी ओळ आम्ही आधीच चर्चा केली आहे आणि शेवटची ओळ ही यशाची गुरुकिल्ली आहे कृती आणि आवश्यक आणि कृतीत आवश्यक चिकाटी आहे त्यामुळे इंजिनीअरिंग सोडून इतर गोष्टी वाचणे केव्हाही चांगले बरोबर काहीतरी बरोबर वाचण्याचा प्रयत्न करा पाहण्याचा प्रयत्न करा खरं तर मी तुम्हाला एक छान उदाहरण सांगेन तुम्ही विज्ञान काल्पनिक चित्रपट पाहता तिथे खूप घर्षण असते पण विज्ञान खूप असते तर विज्ञान भाग मिळवा आणि चित्रपटाचा आनंद घ्या ते काय दाखवत आहेत की ते थर्मल सेन्सर दाखवत आहेत जिथे तुम्ही रात्री एक व्यक्ती पाहू शकता हा थर्मल सेन्सर कसा काम करेल हे तुम्हाला समजेल म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिका जेव्हा तुम्ही आजूबाजूला पाहता तेव्हा तुमच्याकडे शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात तर मी पुढच्या वर्गात भेटेन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय